तर सुप्रभात आपण डिझाईन करण्यापूर्वी मॅसोनरीच्या साहित्य सामर्थ्याचा पुढील घटक मॅसोनरीचे वर्तनावर जाऊ तर हे प्रामुख्याने शिअर खालील वर्तन आहे परंतु आम्ही शिअरचे अलग करून परीक्षण करणार नाही कारण ती खरोखर व्यावहारिक स्थिती नाही शुद्ध शिअर ही यंत्र शास्त्रातील एक मनोरंजक स्थिती आहे परंतु तुम्हाला क्वचितच शुद्ध शिअरची स्थिती मिळेल तर जेव्हा आपण भार घेणारे बांधकाम पाहत असतो तेव्हा ते नेहमीच कॉम्प्रेशन अक्षीय कॉम्प्रेशन च्या उपस्थित होते तर हे गुरुत्वाकर्षण आणि शिअर विशेषत बाजूकडून येणाऱ्या बलामुळे येणारे अक्षीय कॉम्प्रेशन आहे आपले लक्ष प्रामुख्याने भूकंपाच्या परिणामांमुळे उद्भवणाऱ्या बाजूकडील येणाऱ्या बलावर असेल आणि म्हणूनच हे प्लेन मधील शिअर आहे कारण आम्ही गुरुत्वाकर्षणाच्या उपस्थित मॅसोनरीतील भार घेणाऱ्या शिअर भिंती पाहत आहोत आता अक्षीय कॉम्प्रेशन पातळी बदलू शकतात आणि म्हणूनच तुम्हाला मिळत असलेला अक्षीय कॉम्प्रेशन आणि शिअर दरम्यानचा परस्पर संवादाचा प्रकार तपासणे उपयुक्त आहे तर पुढील तीन व्याख्याने या परस्पर संवादाची माहिती मिळवण्यासाठी समर्पित असतील ज्यामुळे मॅसोनरीच्या साहित्याच्या स्तरावर द्विअक्षीय स्थिती निर्माण होईल आणि मग त्या आधाराचा उपयोगी परिणामी बलाच्या दृष्टीने समजून घेण्यासाठी आम्ही या परस्पर संवादाची परिभाषा करण्यास सक्षम आहोत का जे नंतर डिझाईनचा आधार बनतात तुमच्याकडे शिअर वर्चस्व असणारी वर्तणूक फ्लेक्झर वर्चस्व असणारी वर्तणूक असून दोन्ही ही प्लेन मध्ये आहे तर हा खरोखरच आधार बनतो की जो आम्ही शिअर वॉल्स् च्या डिझाइनमध्ये पाहत आहोत तर आम्ही शिअर आणि कॉम्प्रेशनचे संयोजन पाहत आहोत परंतु आता आम्ही प्लेन मधील कृतींकडे पाहत आहोत तर मागील व्याख्यानांच्या ज्या संचाचे आपण परिक्षण करित होतो बेंडींग की जे प्लेन बाहेरील बेंडींग होते ठीक आहे तर आता आम्ही प्लेनमधील कृतींकडे पाहत आहोत मॅसोनरी मधील शिअर वॉलचे वर्तन पाहत आहोत आणि असे नाही की मॅसोनरी भिंती मधील प्लेनच्या बाहेरील दिशेने कार्य करणार नाही हे फक्त तेच आहे की प्लेनच्या बाहेरील दिशेने शिअर मुळे येणारी अपयशी यंत्रणा जी अशी काहीतरी नाही की उद्भवण्याची अपेक्षा नाही जरी तुमच्याकडे थोडा शिअर स्ट्रेस असेल परंतु सामान्यतः अपयश हे बेंडींगमध्ये फ्लेक्झरल कॉम्प्रेशन मध्ये रॉकींगचे अयशस्वीते मध्ये असते तर ते प्लेन बाहेरील दिशेने आणि प्लेनमधील दिशेने शिअरचे वर्चस्व असण्यापेक्षा फ्लेक्झरचे वर्चस्व असणारे आहे आपल्याला शिअर आणि कॉम्प्रेशन दरम्यानच्या या परस्पर संवादाचा विचार करणे आवश्यक आहे म्हणूनच विकसित होणाऱ्या द्वीअक्षीय स्ट्रेसेसच्या या अवस्थेचे परीक्षण करणे आवश्यक आहे आणि यामुळेच आपल्याला आवश्यक असणाऱ्या प्रिन्सिपल स्ट्रेसचा आधार बनला आहे ज्याची आम्ही तपासणी करणे आवश्यक आहे आणि काही अपयशाच्या निकषांवर पोहोचणे आवश्यक आहे तर आम्ही द्वीअक्षीय स्ट्रेसच्या स्थितीकडे जाणाऱ्या उभ्या गुरुत्वबलांचे सुपरपोज्ड् आणि स्वतःच्या वजनांच्या संयोजनांचे भिंतीवर कार्य करणाऱ्या बाजूकडून येणाऱ्या बलासह परीक्षण करणार आहोत तर यांत्रिकी आणि प्रयोगात्मक पणे काय पाहिले जाते सांध्यांमुळे चित्रात दिसणारा तो तेथील अगदी स्पष्ट दिशात्मक बेड जॉईंट्स ची अभिमुखता गुणधर्म आहे तर स्ट्रेसेसच्या बाबतीत बेड जॉइंट प्रिन्सिपल स्ट्रेसेसशी कसे स्थित आहेत किंवा तुम्ही ते घेऊ इच्छिता यावर अवलंबून आहे पुढे उपयोजित बलाची दिशा बेड जॉइंटच्या अभिमुखतेत प्लेनच्या अभिमुखतेत गंभीर बनते ठीक आहे आणि त्या ठिकाणी सहजतेने एकसंध साहित्य म्हणून मानले जाऊ शकते अशा साहित्यातून निर्गमित होते तर प्रत्यक्षात तेथे एक विषमपणा आहे तेथे विषमपणा आहे कारण आम्ही एक संमिश्र पाहत आहोत एक अतिशय योग्य परिभाषित संमिश्र युनिट्स आणि मॉर्टर आणि परस्पर संवादाचे आणि दुसरा मुद्दा जो दिशात्मक गुणधर्मा मधून येत आहे की सामर्थ्य एका दिशेने दुसऱ्या विरुद्ध समान होणार नाही म्हणूनच चित्रात येण्यास सुरुवात होते खास करून जेव्हा तुमच्याकडे शिअर आणि कॉम्प्रेशनचे संयोजन असते तर जर आम्ही एकसंधतेच्या या संकल्पनेवर काम केले असेल आणि जर तो मॉर्टर मॅसोनरी सारख्या साहित्यास पूर्णपणे मान्य असेल तर आयसोट्रॉपीक एकसंध साहित्याची धारणा असेल तर तुम्ही फक्त प्रिन्सिपल स्ट्रेसेस घेऊन कार्य करू शकता आणि जेव्हा प्रिन्सिपल स्ट्रेसेस काही साहित्याच्या सामर्थ्यापर्यंत पोहचतात तेव्हा तुमच्याकडे एक अपयशाचा निकष असतो परंतु या प्रकरणात तुम्ही बेड जॉईंटच्या अभिमुखतेचा विचार केल्याशिवाय तुम्ही अपयशाच्या यंत्रणा पूर्णपणे स्पष्ट करण्यास सक्षम राहणार नाही तर आपण ज्याची तपासणी करणार आहोत आणि अयशस्वी होणाऱ्या यंत्रणेत आपण बेड जॉईंट च्या दिशेने कसे जाऊ शकतो याकडे आपले लक्ष वेधते तर हा प्रयोगांचा एक समूह आहे जो मुख्यत्वे हे दर्शवण्यासाठी केला गेला की अयशस्वी होणारी यंत्रणा केवळ प्रिन्सिपल स्ट्रेसेस किंवा प्रिन्सिपल स्ट्रेसेसच्या अभिमुखतेवर अवलंबून नाही परंतु बेड जॉईंट च्या अभिमुखतेद्वारे संचलित मॅसोनरीचे दिशात्मक गुणधर्म अत्यंत लक्षणीय होणे सुरू होते तर १९८२ मधील पेज हे खरं आहे पेजचा पीएचडी प्रबंध प्रयोगांचा संच घडवून आणला ठीक आहे तुम्ही तेथे जो टेबल पाहाता आहात तेथे मॅसोनरीतील साध्या पाकिटांची तपासणी मॅसोनरीतील लहान भिंती द्विअक्षीय स्थितीत आहेत आता तुम्हाला द्विअक्षीय स्ट्रेसेसची स्थिती तयार करण्याची आवश्यकता आहे म्हणून जर तुमच्याकडे शिअर स्ट्रेसेस आणि अक्षीय स्ट्रेसेस प्लेनर तत्त्वांवर कार्य करत असतील तर तुम्हाला माहित आहे की तुम्ही नेहमीच प्रिन्सिपल स्ट्रेसेस σ1 आणि σ2 च्या समकक्ष संचावर येऊ शकता तर येथे काय केले गेले ते म्हणजे σ1 आणि σ2 नंतर स्ट्रेसची स्थिती म्हणून वापरली जाईल जी पॅनलच्या आधीन आहे तुम्ही σ2 शून्य ठेवा त्यानंतर तुमच्याकडे केवळ σ1 1 कार्यान्वित असतो आणि नंतर बेड जॉईंटच्या संदर्भात स्वतःच वेगळ्या प्रकारे अभिमुख करतो तर हा चाचणीचा पहिला संच होता म्हणून जर तुम्ही प्रथम पाहिले तर जर तुम्ही प्रथम स्तंभ पाहिला तर आपल्याकडे कोन आहेत बरोबर हा पहिला स्तंभ कोनाकडे पाहत आहे आणि तो कोन आहे यावर बेड जॉईंटच्या अभिमुखतेच्या बाजूने भार लागू केला जात आहे बरोबर दुसरा स्तंभ एक अक्षीय टेन्शन चाचण्यांचा संदर्भ देत आहे आता जर तुमच्याकडे प्रिन्सिपल स्ट्रेसेस σ11 आणि σ2 असतील तर या पहिल्या प्रकरणात σ2 शून्य आहे असे समजा तुमच्याकडे फक्त σ1 टेन्शन आहे परंतु आता टेन्शन σ1 बेड जॉईंटच्या संदर्भातील स्थितीत आहे ० अंशा पासून सर्व प्रकारे जाते याचा अर्थ असा आहे की टेन्शन एक अक्षीय टेन्शन बेड जॉईंटच्या स्वतःच्याच समांतर उपयोजिले जात आहे आणि नंतर बदलत राहते २२ ५ अंश ४५ अंश आणि असेच पुढे ९० अंशांपर्यंत तर शेवटच्या पॅनलच्या पहिल्या स्तंभात तुम्ही पाहू शकता की एक अक्षीय टेन्शन बेड जॉईंटच्या लंबात आहे दुसऱ्या बाबतीत प्रिन्सिपल स्ट्रेस σ2 शून्य नाही ते एक शून्य नसलेले मूल्य आहे तर तुमच्याकडे प्रत्यक्षात σ1 ते σ2 चे प्रमाण आहे बरोबर तुमच्याकडे σ1 ते σ2 आहे आणि एका दिशेने टेन्शन आहे दुसऱ्या दिशेला तेथे कॉम्प्रेशन आहे आणि या प्रमाणात एक बदल आहे जो बेड जॉईंटच्या बदलण्याच्या दिशेने σ1 च्या स्वतःच्याच संबंधात पार पाडला जातो चाचण्यांच्या तिसऱ्या संचामध्ये असे गृहीत धरले जाते की तेथे फक्त कॉम्प्रेशन आहे दुसर्या दिशेने टेन्शन नाही आणि चाचणीची शून्याच्या अभिमुखतेपासून सर्व प्रकारे पुनरावृत्ती होत आहे बेड जॉईंटच्या समांतर असणाऱ्या कॉम्प्रेशन पासून बेड जॉईंटच्या लंबानुसार ते कॉम्प्रेशन आहे म्हणूनच हा एक संपूर्ण आधार होता ज्या योगे हे प्रायोगिक अन्वेषण केले गेले आणि अर्थातच तेथे आणखी एक बाब होती जी आपण शेवटच्या दिशेकडे तपासू जी द्विअक्षीय कॉम्प्रेशन आहे तर दोन्ही दिशानिर्देशांमध्ये तेथे कॉम्प्रेशन होते आणि यामुळे दुसरी अपयश यंत्रणा होते तर प्रत्येक पॅनलमध्ये हे लक्षात घेणे तुमच्यासाठी मनोरंजक आहे तुम्ही पहात असलेली जाड लाईन म्हणजे अपयशाचे प्लेन ही अपयशाची लाईन आहे ती केवळ σ1 ते σ2 च्या प्रमाणात नाहीतर तुमच्या कडच्या एकट्या σ1 किंवा σ2 वर देखील आधारित आहे परंतु ज्या कोनात भार आहे त्यावर अवलंबून बदलते कोन ज्यावर प्रिन्सिपल स्ट्रेसेस बेड जॉईंटशी संबंधित अभिमुखतेत आहेत तर तुम्ही पहिल्या प्रकरणात पाहू शकता तुमच्याकडे काही चरणबद्ध अपयश आहे चरणबद्ध अपयश कायम राहते परंतु नंतर ते पोहोचेपर्यंत एक अक्षीय टेन्शन साठी ते ९० अंशांपर्यंत पोहोचेपर्यंत तुमच्याकडे एक सपाट लाईन आहे तुमच्याकडे बेड जॉईंट अपयश आहे आणि ६७ ५ मध्ये देखील आहे तुम्ही पाहू शकता की हा बेड जॉईंट आहे की जो अयशस्वी होत आहे तुम्ही इतर प्रकरणांकडे पाहत असताना प्रिन्सिपल स्ट्रेसेसच्या संदर्भात तुम्ही प्लेनच्या अभिमुखतेवर अवलंबून बदलत आहात पुन्हा कॉम्प्रेशन मध्ये तुम्ही पाहू शकता पहिल्या बाबतीत जेथे कॉम्प्रेशन बेड जॉईंट ला लंबवत आहे तो कोन शून्य आहे तुम्हाला कॉम्प्रेशन च्या स्वतःच्याच दिशेला समांतर असलेल्या टेन्साईल क्रॅक्स् च्या निर्मितीमुळे अपयश येत आहे शेवटच्या बाबतीत जिथे कॉम्प्रेशन बेड जॉईंटशी समांतर असते आणि अपयश हे बेड जॉईंट स्वतःच विभाजित झाल्यामुळे येते तर या चौकटीचा उपयोग अनेक संशोधकांनी द्विअक्षीय स्थितीच्या स्ट्रेस खाली मॅसोनरीतील अपयशाच्या पृष्ठभागावर येण्यास सक्षम होण्यासाठी केला आहे पेज स्वतःच वक्रांचा एक संच देते जे आम्ही काही मिनिटात पाहू आणि वस्तुतः याला दाद द्या की हे असे काही नाही गणितानुसार सोप्या पद्धतीने कोनत्याही प्रकारे दर्शविले जाऊ शकते ठीक आहे तर प्रिन्सिपल स्ट्रेसेसचे वेगवेगळे संयोजन विकसित केले जाऊ शकतात हे मुळातच ऑर्थोगोनल दिशानिर्देशात भिन्न चिन्हांसह सुद्धा σ1 आणि σ2 बदलण्याचे प्रमाण म्हणून केले गेले आहे तर हे तुम्ही मला विचारू शकता की या चाचण्या कशा केल्या हे फक्त असे आहे की अभिमुखतेवर मोठे पॅनल्स् तयार केले गेले आणि कापले गेले तर तुम्हाला एका सांध्यासह एक पॅनल मिळेल जे काठाच्या लंबात किंवा समांतर नाही आणि असे आहे की प्रत्यक्षात हे असेच केले जाते हे मोठ्या प्रमाणात पाहिले जाते जर तुम्ही जर तुम्ही पाहिलेल्या वेगवेगळ्या अपयशी यंत्रणा एकत्र करत असाल तर दोन भिन्न अपयशी यंत्रणा आणि या सर्वांचे मिश्रण असलेली एक पाहिली जाऊ शकते तुमच्याकडे एक अपयशी यंत्रणा होती की जेथे मॉर्टर आणि युनिट्स दरम्यान डीबॉण्डिंग होते तुमच्याकडे मॉर्टर आणि युनिट्स दरम्यान बेड जॉईंट च्या बाजूने किंवा सांध्यांच्या लंबातील बाजूने देत आहे तर आम्ही यापूर्वीही या दोन्ही प्रकरणांची तपासणी केली आहे एक लाईन अपयश किंवा दातेरी अपयश म्हणून हे लाईन अपयश ज्याचा मी येथे उल्लेख करीत आहे ते युनिट विभाजित करीत नाही या प्रकरणात लाईन अपयश संपूर्ण बेड जॉईंटचे संपूर्ण अनुसरण करीत आहे आणि तुम्हाला एक लाईन मिळते तर दातेरी नमुना प्रत्यक्षात बेड जॉईंट हेड जॉईंट बेड जॉईंट हेड जॉईंट च्या क्रमाचे अनुसरण करीत आहे अन्य शक्यता अशी आहे की युनिट्स टेन्शन मध्ये खंडित झाले आहेत आणि तेच लाईनचे अपयश आहे की जे आम्ही पूर्वी पाहिले आहे तर दुसरी शक्यता अशी आहे की हे युनिट आणि मॉर्टर मधील डीबॉण्डिंगच नाही तर त्यास युनिटचे भंग पावणे देखील आवश्यक आहे तर यापूर्वी आपण पहात असलेले लाईन अपयश हे इतर प्रकारचे अपयश आहे जे उद्भवू शकते आणि या प्रकरणात वीट युनिटचे भंग पावणे आवश्यक आहे मॉर्टर जॉईंट आणि युनिटच्या दरम्यानच्या स्वतःशीच असलेल्या डीबॉण्डिंग सह आणि असे नाही की केवळ प्रकार १ किंवा प्रकार २ पृथक्करणात उद्भवत आहेत तुमच्याकडे या उदाहरणांमध्ये उजवीकडे काही परिस्थिती आहे ज्यामध्ये तुमच्याकडे दोहोंचेही संयोजन आहे म्हणून हे मिळू शकेल तितके गुंतागुंतीचे आहे म्हणून आम्ही पहात असलेल्या भाराच्या एकत्रित स्थितीमुळे तुमच्याकडे एक कॉम्प्रेशन टेन्शन अवस्था आहे जी भिंतीमध्ये उद्भवते मूलभूत पणे तुम्ही तणाव असलेल्या कॉम्प्रेशन टेन्शन अवस्थेच्या आधारावर भिंतीचे वैशिष्ट्य दर्शवू शकता किंवा असे लक्षात आले की शेवटी ते प्रिन्सिपल स्ट्रेसेस आणि त्यांच्या अभिमुखतेमधील परस्पर संवाद आहे बेड जॉईंट च्या संदर्भात प्रिन्सिपल स्ट्रेसेसची अभिमुखता काय आहे हे हस्तगत करणे आवश्यक आहे जर ते हस्तगत केले नसेल तर विशिष्ट अयशस्वी यंत्रणेचे स्पष्टीकरण दिले जाऊ शकत नाही आणि ते अपयशी पृष्ठभाग आहेत हे पेज च्या चाचणी निकालांवर आधारित आहे तर या त्रिमितीय आकृतीत तुम्ही प्रत्यक्षात जे पाहू शकता ते म्हणजे दोन अक्ष म्हणून σ1 आणि σ2 y अक्ष आणि x अक्ष σ1 टेन्शन मध्ये σ2 कॉम्प्रेशन मध्ये आहेत आणि तिसऱ्या अक्षावर z अक्षाची तुम्हाला इच्छा असल्यास बेड जॉईंटच्या संदर्भात भाराचे परिभ्रमण आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता की प्रत्येक वक्र मुळात अपयशाच्या स्ट्रेसेसच्या σ1 σ2 द्वारे बनवला गेला आहे पॅनल कडून येणारे अपयशी स्ट्रेसेस की जे चाचणीचा भाग होते आणि तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता की प्रत्येक अभिमुखतेसाठी अपयशाचे प्लेन वेगळे आहेत समान साहित्यासाठी सर्व चाचण्यांमध्ये नेमके तेच साहित्य आहे युनिट आणि मॉर्टर सर्व नमुन्यांमध्ये सामान्य ठेवले आहे तर हे एक प्रकारचे अपयशी पृष्ठभाग आहेत जे मिळत आहेत तर अपयशाच्या पृष्ठभागाचा आकार अद्वितीय नाही आणि त्यानंतर तुमच्याकडे निश्चित साहित्याचे गुणधर्म असतील जे अयशस्वी पृष्ठभागाच्या आकारावर परिणाम करतील तुम्ही युनिटचे कॉम्प्रेसिव सामर्थ्य बॉण्डचे सामर्थ्य युनिटचे टेन्साईल सामर्थ्य आणि इतर सर्व विशिष्ट साहित्याच्या गुणधर्मांच्या आधारे हे बदलू शकता तसेच या आकारात बदल करण्यात योगदान सुद्धा देईल तर आकार नक्कीच अद्वितीय नाही यापूर्वी आम्ही परीक्षीलेले प्रयोगांचे संच एक अक्षीय टेन्शन होते एक अक्षीय कॉम्प्रेशन आणि टेन्शन कॉम्प्रेशन जसे σ1 आणि σ2 तथापि जेव्हा कॉम्प्रेशन कॉम्प्रेशन तपासले गेले कॉम्प्रेशन कॉम्प्रेशन अंतर्गत वर्तन तपासले गेले कारण दोन बाजूंनी बंदिस्त केल्यामुळे मॅसोनरी भिंतीची प्रवृत्ती होती की तिच्या जाडीला विभाजित होते तुम्हाला माहित आहे की अशा प्रकारे मॅसोनरी यशस्वी होऊ शकते याची कल्पना करणे फार कठीण आहे आणि हे मनोरंजक आहे कारण तुम्ही असा विचार कराल की एखाद्या परिस्थिती मध्ये मॅसोनरी भिंतीच्या पॅनलमध्ये अशा प्रकारच्या कॉम्प्रेशन कॉम्प्रेशन स्थितीची तुम्ही कोणत्या परिस्थितीत अपेक्षा करता आणि आम्ही या प्रकारचे अपयश नियमित भार वाहणार्या मॅसोनरी भिंतीत पाहिले आहेत आम्ही प्रबलित मॅसोनरी भिंतीसह काम करीत होतो आणि जेव्हा आमच्या प्रयोगशाळेत ते बाजूकडून येणाऱ्या बलाच्या आणि गुरुत्वीय बलाच्या आधीन होते अंतिम ब्लॉक टो ब्लॉक की जेथे जास्तीत जास्त कॉम्प्रेशन उद्भवत आहे कारण भिंत बाजूकडून डीफॉर्म होत आहे प्रबलीकरण आणि काठावर असलेल्या पोकळ ब्लॉक द्वारे प्रदान केलेल्या बंदीमुळे तेथे प्रत्यक्षात दोन दिशेने कॉम्प्रेशन होते तेथे गुरुत्वाकर्षणामुळे कॉम्प्रेशन होते आणि दुसऱ्या दिशेतील कॉम्प्रेशन आणि जसे तुम्ही अंतिम ब्लॉक मध्ये पाहतात तेथे लंबातील विभाजन होते आणि आम्ही मॅसोनरीत वापरत असलेली अनेक साहित्य अनेक सामर्थ्य आणि स्टिफनेसेसची शक्यता आहे तर मागील स्लाईड मध्ये तुम्ही पाहिलेला टेन्शन कॉम्प्रेशन σ1 σ2 त्रिमितीय आलेख जर तुम्ही तो कोसळवत असाल तर तुम्ही पाहू शकता की त्यापैकी कोणताही अपयशी वक्र प्रत्यक्षात आच्छादित होत नाही किंवा त्याचे समान आकार नाही तर ही एक अडचण आहे जी तुम्ही पाहू शकता आणि हा एक अपयशी पृष्ठभाग आहे कॉम्प्रेशन कॉम्प्रेशन च्या बाबतीत एक अपयशाचे प्लेन तर अर्थातच कॉम्प्रेशन मध्ये तुमच्याकडे अपयश होण्यापुर्वी जास्त ऊर्जा शोषली जाते मॅसोनरी मध्ये कॉम्प्रेशन मधील अधिक सामर्थ्य उपलब्ध आहे तर एक उजवीकडील विरुद्ध एक डावीकडील कारण टेन्शन मधील ठिसूळ अपयश विरुद्ध बघितले आहे कॉम्प्रेशन कॉम्प्रेशन अंतर्गत तेथे साहित्यात आणि ऊर्जेमध्ये जास्त प्लास्टिफिकेशन आहे की जे नष्ट केले जाऊ शकते तर येथे आपण मॅसोनरीच्या स्ट्रेसेसच्या द्विअक्षीय अवस्थेच्या जटिलतेच्या बाबतीत उभे आहोत तर मग आपण विश्लेषणात्मक रचना कशी आणतो जी विश्लेषण आणि डिझाईनचा विचार करण्यापर्यंत आम्हाला मदत करू शकेल कारण जटिलता आहे हे ठीक आहे परंतु तुम्हाला गणिती आधाराची आवश्यकता आहे जी भिन्न परिस्थितींमध्ये भिन्न परिस्थितीत अपयशाची स्थिती परिभाषित करण्यास मदत करू शकेल म्हणूनच आपण सुरुवातीला ज्या गोष्टींची तपासणी करणार आहोत हे आडव्या छेदामधील स्ट्रेसेसच्या स्थितीत आहे जे आडव्या छेदामधील अपयशाच्या स्थिती ठरवतात ते सिद्धांत म्हणजेच मान मुल्लर यांनी १९८० ते १९८५ मध्ये विकसित केले होते आणि येथे सूक्ष्म पातळीवर एक समज विकसित केला गेला आहे हे मॉर्टर सांधा आणि युनिट येथे आहे जे प्रत्यक्षात घडत आहे आणि मग त्या समजुतीचा सर्वंकष स्ट्रेसेसच्या स्थितीवर किंवा भिंतीतील सरासरी स्ट्रेसच्या स्थितीसाठी अपयशाचा पृष्ठभाग परिभाषित करण्यासाठी किंवा अपयशाचा निकष स्वतःच जोडण्यासाठी केला जातो तर तुमच्याकडे भिंतीवर अक्षीय स्ट्रेसेस कार्यरत आहेत आणि तुमच्याकडे भिंतीवरील बाजूकडून येणाऱ्या बलामुळे उद्भवणारे शिअर स्ट्रेसेस आहेत परंतु जर आपल्याला प्रिन्सिपल स्ट्रेसेस तपासणे शक्य असेल तर त्या प्रिन्सिपल स्ट्रेसची अभिमुखता आणि मग युनिट आणि मॉर्टरच्या पातळीवर कार्य करणे आणि नंतर स्थानिक स्ट्रेसेसची स्थिती एखाद्या मार्गाने सर्वंकष स्थितीशी जोडली जाऊ शकते किंवा नाही हे पाहणे म्हणजेच स्ट्रेसची सरासरी स्थिती आपल्याकडे आधीपासूनच एक चौकट आहे जी आपण स्वीकारू शकतो तर या प्रयोगाचा आधार कॉम्प्रेशन आणि शिअर अंतर्गत शारीरिक वर्तन कसे आहे हे पाहणे खूप मनोरंजक आहे त्यानंतर विश्लेषणात्मक स्वरूपात आदर्शवत विश्लेषक स्वरूपाचे छान भाषांतर केले जात आहे आता तुम्ही जी अभिव्यक्ती पाहू शकता ती हे समजून विकसित केली की मॉर्टरचे सामर्थ्य आणि मॉर्टरचा स्टिफनेस हे दोन्ही स्वतः युनिटपेक्षा खूपच कमी आहेत फरक महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणूनच हे मानणे योग्य आहे की युनिट सांध्यांच्या साहित्याच्या स्वतःच्या बाबतीतच जवळजवळ कठोर ब्लॉक आहे तर ती एक महत्त्वपूर्ण धारणा आहे की कामात स्वतःच आहे तर जर मॉर्टरचा सांधा एखाद्या गोष्टीशी साधर्म्य मांडला गेला जसे की रबर रबर शीट पातळ रबर पॅड्स् आणि वीट स्वतः कठोर आहे वीटेत कुठलेही डीफॉर्मेशन पाहिले जात नाही जेव्हा हा प्रयोग केला जाईल तेव्हा तुम्ही अत्यंत डीफॉर्मेबल मॉर्टर आणि कठोर ब्लॉक्स् पासून बनलेल्या पॅनलच्या आधीन आहात जेव्हा शिअरच्या आधीन असते तुम्ही पाहू शकता की मॉर्टरच्या विकृतिमुळे युनिटची त्याच्या केंद्राभोवती फिरण्याची प्रवृत्ती असते त्याच्या केंद्राभोवती स्वतंत्रपणे फिरणे तर ही एक महत्त्वपूर्ण चाचणी आहे हे एक महत्वपूर्ण प्रात्यक्षिक आहे कारण ते नंतर तुम्हाला सर्वंकष म्हणून एक आधार देते की जर भिंतीचे पॅनल बाजूकडून येणाऱ्या बलाच्या आधीन असेल की जो शिअर आहे प्लेन मधील शिअर युनिटच्या पातळीवरील भिंतीच्या सूक्ष्म पातळीवर युनिटचे काय होत आहे ते म्हणजे मॉर्टरच्या तुलनेत युनिट अधिक मजबूत आणि कडक असल्यामुळे प्रत्येक युनिट स्वतंत्रपणे फिरत आहे तर नंतर युनिटचे परिभ्रमण युनिट स्तरावर स्ट्रेस स्ट्रेन संबंध तयार करण्यासाठी आधार बनते आणि मग तूम्हाला त्यास भिंतीतच असलेल्या स्ट्रेसेसच्या सरासरी अवस्थेपर्यंत दुवा साधण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच तुम्ही सर्वंकषाशी जोडले जात आहात तर ही मूलभूत निरीक्षणे की प्रत्येक युनिट काही गुरुत्वाकर्षणाच्या क्रिये खाली गुरुत्वाकर्षण शक्ती आणि सुपरईम्पोज्ड् भारामुळे तेथे काही अक्षीय कॉम्प्रेशन आहे परंतु नंतर प्लेन मधील शिअरच्या उपस्थितीत प्रत्येक स्वतंत्र युनिट फिरत आहे बरोबर आणि त्या परिभ्रमणामुळे आणि वस्तुतः त्या मोर्टरमुळे की जे दोन्ही साहित्यामध्ये अधिक डीफॉर्मेबल आणि दोन्ही साहित्यापैकी कमकुवत मॉर्टरच्या सांध्यामध्ये बरोबर आम्ही काही भाग विटांमध्ये काही पूर्ण विटा तपासत आहोत परंतु नंतर जर तुम्ही पाहिले तर जर तुम्ही मॉर्टरच्या सांध्याकडे पाहत आहात की जो आत्ता मी शेडींग करत आहे बरोबर जर तुम्ही या मॉर्टरच्या सांध्याकडे पाहिले तर तर तेथे वरच्या बाजूला एक युनिट आहे आणि तळाशी दोन युनिट्स आहेत आणि जर तुम्ही मॉर्टरच्या सांध्याकडे पाहिले तर तुम्ही त्वरित दाद द्याल की जवळजवळ त्या मॉर्टर सांध्याच्या अर्धा वाढला आहे तेथे डीफॉर्मेशन वाढते युनिटच्या परिभ्रमणामुळे सांधा काही प्रमाणात टेन्शन च्या आधीन येतो इतर अर्धा योग्य कॉम्प्रेस्ड् होतो सांधा जवळजवळ अर्धा भाग अधिक कॉम्प्रेस्ड् होत आहे तर अर्ध्या सांध्याला प्री कॉम्प्रेशन मुळे आराम होतो तेथे अक्षीय स्ट्रेसेसमुळे अस्तित्वात असलेले एक प्री कॉम्प्रेशन आहे परंतु युनिटच्या परिभ्रमणामुळे त्यातील काही गमावले जात आहे जेणेकरून ते तयार होण्याचा आधार बनते म्हणून तुम्ही सांध्यांची तपासणी करीत असल्यास तेथे त्या सांध्यांमध्ये स्ट्रेन εb आहे जेव्हा मॉर्टरचा सांधा कॉम्प्रेस्ड् होतो εb तेव्हा आहे जेव्हा मॉर्टरचा सांधा कॉम्प्रेस्ड् होत असेल तथापि दुसऱ्या बाबतीत जेथे मॉर्टरचा सांधा उघडत आहे हे मूळचे होते त्याहून अधिक आहे εa हे सांध्यातील स्ट्रेनचे ते प्रमाण आहे जेथे युनिटच्या स्वतःच्याच परिभ्रमणामुळे तुम्हाला कॉम्प्रेशन च्या पातळीत घट मिळते तर हे तपासले जात आहे की स्ट्रेन्सच्या बाबतीत मॉर्टरच्या सांध्यांमध्ये स्ट्रेन्सचे डीफॉर्मेशन होते म्हणून जेथे जेथे युनिट असतील तेथे हे घडतच राहणार आहे जर तुम्ही हे स्ट्रेसेसच्या बाबतीत तपासले बरोबर जर तुम्ही स्ट्रेसेसच्या दृष्टीने याचे परीक्षण केले तर तुमच्याकडे स्वतःच्या वजनामुळे भिंतीमध्ये प्री कॉम्प्रेशन स्ट्रेसेस आहेत आणि या सुपरईम्पोज्ड् भारामुळे की भिंतीमधील प्री कॉम्प्रेशन ची सरासरी पातळी σy कॉम्प्रेशन साठी वजा आहे σy ही एक समान पातळी आहे परंतु बाजूकडून येणाऱ्या बलाच्या कृतीमुळे आणि युनिटच्या परिभ्रमणामुळे अर्ध्या विटांच्या सांध्यांत कॉम्प्रेशन मधील वाढ दिसते आणि ती म्हणजे σa आणि इतर अर्ध्या भागात कपात दिसते की जी पातळी σy च्या पेक्षा कमी आहे तर यामुळे आम्हाला कार्य करण्याची विशिष्ट भूमिती मिळते आणि सर्वंकष यंत्रणेचा स्थानिक परिणाम स्वतःच आहे बरोबर तर σa आहे जेथे वीट युनिटच्या अर्ध्या भागांमध्ये सांधा कॉम्प्रेस्ड् होत आहे विटांच्या युनिटच्या दुसऱ्या अर्ध्या भागांमध्ये σb आहे कारण प्री कॉम्प्रेशन एका विशिष्ट प्रमाणात कमी केले जात आहे तर σy σa आणि σy σb म्हणजे काय आहे हे समजून घेऊन आम्ही नंतर एका विशिष्ट परिमाणांच्या एका युनिटवर काम करण्याचा प्रयत्न करू आणि स्थानिक स्ट्रेसेस आणि सर्वंकष स्ट्रेसेस तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो का ते पाहू ठीक आहे तर मागील स्लाईड मध्ये आपण कशाबद्दल बोललो ते पुन्हा तपासून पाहू एक एकटे युनिटच युनिटच्या आकारासाठी विचारात घेतले जात आहेत ते एक युनिट आहे ज्याची उंची Δy आणि लांबी Δx आहे बरोबर युनिट हे स्वतःच Δy छेद Δx आहे y अक्ष उभा आणि x अक्ष क्षैतिज बाजूने आणि बाजूकडील बलाच्या स्वतःच्याच क्रियेमुळे आम्ही कॉम्प्रेसिव स्ट्रेसच्या भिंन्न अवस्थेकडे पाहिले तर σy एकसमान आहे भिंतीमध्ये सरासरी एक समान प्री कॉम्प्रेशन परंतु युनिटच्या परिभ्रमणामुळे तुमच्याकडे एका भागात वाढता स्ट्रेस वजा सिग्मा a तळाशी आहे तर दुसरी बाजू पुढे कॉम्प्रेस्ड् होईल तर σa सर्वात वर आणि वजा तळाशी वाढलेले कॉम्प्रेशन आणि σb असे आहे जेथे कॉम्प्रेशनची पातळी कमी झाली आहे ठीक आहे तर आम्ही एक घटक वेगळा केला आहे आणि जर तुम्ही स्ट्रेसेस आणि घटकांचे परीक्षण केले तर आम्ही युनिटच्या बाजूने जे काही घडत आहे ते प्रत्यक्षात काढून टाकले आहे बरोबर तर ही एक महत्त्वाची धारणा आहे कारण आपण असे गृहीत धरत आहोत की लंबातील सांधे निष्क्रिय आहेत आम्ही याबद्दल यापूर्वी बोललो होतो की लंबातील सांधे सामान्यतः बेड जॉईंट इतकेच एकत्रित केलेले नसतात आणि म्हणून असे अपेक्षित धरणे की ते यंत्रणेला प्रतिकार करण्यासाठी भाग घेतील एक समान भाग घेतील हे संशयास्पद आहे आणि म्हणून हे गृहीत धरणे ग्राह्य आहे की शीर्षाचे सांधे किंवा लंबातील सांधे निरुपयोगी आहेत आणि म्हणूनच आम्ही त्या दोन्ही बाजूच्या प्रतिकाराबद्दल कुठलाच संबंध जोडत नाही तर ही अन्य धारणा आहे जी समस्ये मध्ये जात आहे तर आता σa आणि σb जास्तीत जास्त कॉम्प्रेसिव स्ट्रेस जेथे तुम्ही पोहोचाल आणि कमीत कमी कॉम्प्रेसिव स्ट्रेस की जेथे तुम्ही पोहोचाल तो प्री कॉम्प्रेशन मुळे सरासरी कॉम्प्रेसिव स्ट्रेस पेक्षा जास्त आहे σy ± Δσy जो स्वतः कॉम्प्रेशन मधील फरक असेल तर या ब्लॉक मध्ये जर आपण मोमेंट समतोल साधला तर आम्ही आता स्ट्रेसेसचे परीक्षण केले आहे भिंतीतील डीफॉर्मेशन मुळे युनिटवर कार्य करणारे नॉर्मल स्ट्रेसेस परंतु जेव्हा ही भिंत डीफॉर्म होते तेव्हा बेड जॉईंट शिअर स्थितीच्या आधीन येतील बरोबर तर सर्वात वरच्या बेड जॉईंट चा τ आणि तळाशी असलेल्या बेड जॉईंट चा τ असे काही आहेत जे बदललेल्या नॉर्मल स्ट्रेसेसचा समतोल साधणार आहे तर मोमेंटचा समतोल जर आम्ही मोमेंटचा समतोल Δy छेद Δx या आकाराच्या युनिटवर लागू केला आणि सर्वात वरच्या बेड जॉईंट वर आणि तळाच्या बेड जॉईंट वर शिअर स्ट्रेसेस उत्पन्न होतील नॉर्मल स्ट्रेसेस च्या बदललेल्या अवस्थेमुळे सिग्मा a आणि सिग्मा b σy ± Δσy च्या बरोबरीत असल्याने आमच्याकडे मग भिंतीत शिअर स्ट्रेस आणण्यासाठी एक आधार आहे म्हणून आम्हाला शिअर स्ट्रेस आणि नॉर्मल स्ट्रेस आणि प्रिन्सिपल आणि परिणामी सरासरी स्ट्रेस च्या दरम्यान एक संबंध मिळवायचा आहे तर आपला σxy आहे या ब्लॉक साठी आम्ही गृहीत धरत आहोत की σxy शिअर स्ट्रेस τ आहे आणि समतोलाचे परिभ्रमण लक्षात घेतल्यास तर शिअर स्ट्रेस आणि नॉर्मल स्ट्रेसेस चा भूमितीशी संबंध जोडणे शक्य आहे तर τ गुणिले Δy छेद समतोलाचे परिभ्रमण नॉर्मल स्ट्रेसेसच्या फरकाच्या समान आहे Δσy गुणिले ब्लॉकचा अर्धा भाग की ज्यावर Δσy प्रत्यक्षात कार्य करीत आहे तर ते समतोलाचे परिभ्रमण आहे एकदा तुम्ही ते लिहून घेतल्यास तुम्ही वापरू शकता तुम्ही τ साठी अभिव्यक्ती लिहू शकता जर मी डेल्टा y दुसऱ्या बाजूला नेला तर माझ्याकडे तेथे τ बरोबर Δσy गुणिले Δx छेद Δy छेद २ आहे आम्ही असे गृहीत धरत आहोत की फरक Δσy आहे की जो समान आहे जे वाढत आहे तेथे त्यात काही संवर्धन आहे असे गृहीत धरले आहे आता Δσy नंतर शिअर द्वारे समतोल केला जातो आणि अशाप्रकारे आम्ही दोघांमधील संबंध स्थापित करीत आहोत तर ह्या अभिव्यक्तीला पहिल्या समीकरणात आपल्या Δσy कडे घेऊन गेल्यास की जेथे आमच्याकडे σy ± Δσy च्या स्वरूपात σa आणि σb आहेत आम्ही येथून या अभिव्यक्ती मध्ये डेल्टा सिग्मा y प्लग ईन करत आहोत आणि तुम्हाला अंतिम अभिव्यक्ती मिळेल गुरुत्व बल आणि बाजू कडून येणारे बल यांच्या दोहोंच्या क्रिये अंतर्गत सरासरी कम्प्रेसिव स्ट्रेस भिंतीमधील मूळचा सर्वोच्च प्री कॉम्प्रेशन म्हणून तर आम्ही परिभाषित करू शकू अशा मॅसोनरी मधील हे सरासरी कॉम्प्रेशन आहे आता हा मूलभूत फॉर्म यशस्वी होणाऱ्या यंत्रणेतच स्वतःच सरासरी कम्प्रेसिव स्ट्रेस ची पातळी कशी निर्धारक बनते हे समजण्यासाठी वापरला जाईल तर या तपासणीच्या आधारे तुम्ही प्रयोगात्मक तपासणीचा संच पाहिलेला आहे आम्ही अपयशाच्या तीन भिन्न यंत्रणेचे विस्तृतपणे वर्गीकरण करु शकतो अपयशाच्या तीन भिन्न पद्धती अपयशाची पहिली पद्धत विशेषतः जेव्हा प्री कॉम्प्रेशन पातळी अगदी कमी असते बरोबर जेव्हा प्री कॉम्प्रेशन पातळी खूप कमी असते तेव्हा प्रतिकार प्रामुख्याने सांध्यांच्या स्वतःच्याच सामर्थ्यावर अवलंबून असतो बरोबर प्री कॉम्प्रेशन पातळी खूपच कमी आहे आपण ती एक मजली रचना असल्याचे समजू किंवा आपण असे म्हणू या की ती एक भिंत आहे मॅसोनरीच्या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्या वरील शिअर भिंत मग तुमच्या प्री कॉम्प्रेशन सिग्मा y ची मुल्ये सामान्यतः कमी असतात या प्रकरणात अपयश मॉर्टरच्या सांध्यांच्या अयशस्वीतेवर नियंत्रित केले जाते ठीक आहे आणि आम्ही याकडे अधिक बारकाईने लक्ष देऊ जेव्हा आपण सर्वंकष अपयशाचे परीक्षण करण्यास प्रारंभ करतो तेव्हा आम्ही आता स्थानिक स्ट्रेसच्या स्थितीत त्याचे वर्णन करण्याचा प्रयत्न करीत आहोत परंतु आपण याकडे परत येऊ परंतु तुम्ही या विशिष्ट चित्रात जे पाहत आहात ते म्हणजे सांध्यांचे अपयश भिंतीच्या वरच्या बाजूस आरंभ झालेले एक अपयशाचे प्लेन कसे आहे ते तुम्ही पाहू शकता आता भिंतीच्या शीर्षावर तुम्ही सहमत व्हाल की प्री कॉम्प्रेशन पातळी कमीत कमी असेल प्री कॉम्प्रेशन पातळी कमीत कमी आहे हे भिंतीचे पॅनल स्लायडिंग अपयशाच्या आधीन आहे आणि अपयश बेड जॉईंटच्या स्वतःच्याच बाबतीत आहे तर या विशिष्ट प्रकरणात कमी प्री कॉम्प्रेशनचे अभिजात प्रकरण जेव्हा सांध्यांचे सामर्थ्य पोहोचते बेड जॉईंटचे सामर्थ्य जेव्हा पोहोचते तेव्हा शिअर अपयश उद्भवते तर जेव्हा तुमच्याकडे मॉर्टरच्या सांध्याचे अपयश असते ते असे एक प्रकरण आहे जेथे तुम्ही तपासू शकता आणि अयशस्वी होण्याची अपेक्षा असलेल्या मूल्याचे आकलन करण्यासाठी एक क्लोज्ड् फॉर्म अभिव्यक्तीची तपासणी करू शकता दुसरे प्रकरण तेव्हा असते जेव्हा प्री कॉम्प्रेशन पातळी खूपच लहान नसतात प्री कॉम्प्रेशन च्या पातळी प्री कॉम्प्रेशन च्या मध्यम पातळी असतात तर तुम्ही नियमितपणे मॅसोनरीची रचना घ्या २ मजली ३ मजली मॅसोनरी रचना प्री कॉम्प्रेशन पातळी लहान नाही येथे अपयश शिअर टेन्शन द्वारे नियंत्रित आहे तर येथे हे एक असे प्रकरण आहे जेथे प्री कॉम्प्रेशन च्या तुलनेत स्ट्रेसेस नॉर्मल स्ट्रेसेस पुरेसे लक्षणीय आहेत आणि म्हणूनच तुम्हाला प्रिन्सिपल स्ट्रेसेस कडे पाहणे सुरू करावे लागेल आणि जेव्हा प्रिन्सिपल टेन्शन मॅसोनरीच्या टेन्साईल सामर्थ्याकडे जाईल तुम्हाला अपयशाचे प्लेन मिळेल तुम्हाला अपयश मिळेल किंवा स्वतः भिंतीतच तुम्हाला क्रॅक मिळेल तर हे चित्र आहे जे तुम्ही यापूर्वी पाहिले आहे आम्ही अभिजात x क्रॅकबद्दल बोलत होतो आणि येथे प्रत्यक्षात जे घडत आहे ते म्हणजे प्री कॉम्प्रेशन च्या पातळी महत्त्वपूर्ण आहेत ती कमीत कमी दुमजली रचना आहे आणि तुम्ही पाहू शकता की अपयशाचे प्लेन तळमजल्यावर आहे तर प्री कॉम्प्रेशन ची मध्यम पातळी अपेक्षित आहे परंतु बाजूकडून येणाऱ्या बलाच्या आणि या प्री कॉम्प्रेशन च्या क्रिये खाली तुमच्याकडे या कर्णातील क्रॅक्स् ची निर्मिती आहे आणि हे तेव्हा होत आहे जेव्हा प्रिन्सिपल टेन्शन प्रत्यक्षात मॅसोनरीच्या टेन्साईल सामर्थ्याकडे येते आम्ही युनिट आणि मॉर्टरच्या पातळीवर आत्ताच्या वर्तनाचे परीक्षण करीत आहोत आणि म्हणूनच दुसरे अपयश तेव्हा येते जेव्हा युनिटमधील शिअर टेन्शन कार्यरत असते उद्भवते युनिटमध्ये शिअर टेन्शन उद्भवत आहे बरोबर तिसरे प्रकरण तेव्हा असते जेव्हा प्री कॉम्प्रेशन च्या पातळी लहान नसतात तुमच्याकडे प्री कॉम्प्रेशनची पातळी लक्षणीय असते जेव्हा तुमच्याकडे युनिटच्या या डीफॉर्मेशन मुळे भारी प्री कॉम्प्रेशनची पातळी असेल तेव्हा तुमच्याकडे कॉम्प्रेशन च्या पातळीत वाढ आहे आम्ही Δσy कडे पाहत आहोत म्हणजे तुमच्याकडे एक किनार असेल जिथे Δσy पोहोचू शकते मॅसोनरीच्या क्रशिंग सामर्थ्यापर्यंत जास्तीत जास्त कॉम्प्रेशन पोहोचू शकते बाजू कडून येणारे बल आणि गुरुत्वाकर्षणाच्या क्रिये खाली जर कॉम्प्रेशनची पातळी मॅसोनरीच्या क्रशिंग सामर्थ्यापर्यंत पुन्हा पोहोचत असेल तर तुमच्याकडे फ्लेक्झरल कॉम्प्रेशन चे अपयश येईल बरोबर तर तीन अगदी भिन्न अपयशी यंत्रणा पहिली एक सांध्यांच्या स्लायडिंग शिअरच्या अपयशामुळे आहे दुसरी युनिटमधील शिअर टेन्शन क्रॅकिंग मुळे आहे आणि तिसरी कॉम्प्रेशनच्या अपयशामुळे आहे जसे तुम्ही पाहत आहात ही आमच्या प्रयोग शाळेतील चाचणी आहे तुम्ही पाहू शकता बाजू कडून येणाऱ्या बलाच्या कृतीमुळे किनार कशी कॉम्प्रेस्ड् होत आहे कि कॉम्प्रेस्ड् टाऊ क्रश होत आहे आणि जर ते क्रश झाले असेल तर तुम्ही भिंतीच्या महत्तम भार वाहण्याच्या क्षमतेपर्यंत पोहोचला आहात तर तुमच्याकडे तीन भिन्न अपयशाचे प्लेन आहेत भिंतीतील स्वतःच्या तीन भिन्न अपयश यंत्रणा एकूणच अपयशाच्या प्लेनपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही एक एक करून तपासणी करतो आहोत तर आपण पहिल्या कडे पाहू मॉर्टरच्या सांध्यांचे अपयश तर आम्ही जे म्हणत आहोत जेव्हा क्षैतिज बेड जॉईंटचे शिअर सामर्थ्य गाठले जाते तेव्हा या युनिटच्या मॉर्टर असेंब्लीमध्ये अपयश येते जेव्हा आपण या स्थितीला तपासणी करीत आहोत आणि स्ट्रेसेसची स्थानिक स्थिती परिभाषित करीत आहोत तर ते बेड जॉईंटचे शिअर सामर्थ्य आहे जे येथे आवश्यक बनते जर तुम्हाला आठवत असेल जेव्हा आम्ही शिअरच्या सामर्थ्याबद्दल बोलत होतो सांध्यांचे शिअर सामर्थ्य वैशिष्ट्यीकृत करण्यासाठी तेथे चाचण्या आहेत बरोबर ती कर्णातील कॉम्प्रेशन चाचणी नाही कर्णातील कॉम्प्रेशन चाचणी तुम्हाला मॅसोनरीचे शिअर सामर्थ्य देईल आणि एक टेंन्साईल सामर्थ्य चाचणी म्हणून देखील संदर्भित केली आहे कारण अपयश प्रिन्सिपल टेन्शनच्या खाली उद्भवत आहे या प्रकरणात आपण ज्या विषयी बोलत आहोत ते म्हणजे सांध्यांचे अपयश सांध्यांचे शिअर अपयश म्हणून कोहेजन आणि घर्षण गुणांकाच्या संकल्पना लक्षात ठेवा आणि हे जर तुम्ही सांध्यांचे सामर्थ्य काय आहे वैशिष्ट्यीकृत करण्यास सक्षम असल्यास नंतर ते मूल्य गाठले जाते ज्याला तुंम्हाला अपयश मिळते तर पूर्वी आम्ही डेल्टा म्हणून σy ± Δσy म्हणून σa σb कडे पाहत होतो तर आम्ही येथे दोन स्ट्रेसेसमधील कमी असलेल्याकडे पाहत आहोत कारण प्री कॉम्प्रेशन पातळी कमी आहे तर या अयशस्वी निकषाचा वापर करण्यास सक्षम होण्यासाठी आम्ही यापूर्वी तपासलेल्या निकषांचा वापर करून मॅसोनरीचे सामर्थ्य परिभाषित करतो मोहर कुलोंब निकष जेथे सांध्यांचे शिअर सामर्थ्य कोहेजन अधिक घर्षण गुणांक गुणिले सांध्यातील प्री कॉम्प्रेशनच्या पातळीच्या समान आहे सांध्यातील नॉर्मल स्ट्रेस σj म्हणून आम्ही हा फॉर्म म्हणून वापरतो अपयशाच्या पृष्ठभागावर येणारे मर्यादित मूल्य म्हणून आम्ही हे सांध्यावर लागू करतो आमचे गृहीतक आम्ही फक्त सांध्यामधील स्ट्रेसेसच्या स्थितीकडे पहात आहोत तर आम्ही गृहीत धरू की σa की ज्या विषयी आपण बोलत आहोत ते खरोखर सांध्यांची कॉम्प्रेशन पातळी आहे आणि τj सांध्यातील स्वतःचाच शिअर स्ट्रेस आहे आम्ही ते गृहीत धरू आणि आता आम्ही असे गृहीत धरत आहोत की पूर्वीची अभिव्यक्ती वापरु की जी आमच्याकडे σa बरोबर σy होती सरासरी प्री कॉम्प्रेशन ची मूळ पातळी वजा दुसरी संज्ञा जी आम्ही भिन्नतेसाठी आणत आहोत भिन्नतेतील कॉम्प्रेशन मधील पातळी म्हणून तर τj साठीची अभिव्यक्ती जी यापूर्वी आमच्याकडे आहे मोहर कुलोंबचा निकष आम्ही ते या अभिव्यक्तीत आणत आहोत येथे दुसरी अभिव्यक्ती आणि अपयशासाठी निकष आहे जेव्हा सांधे अपयशी होतात तर मुळात आम्ही कमी झालेला घर्षण गुणांक आणि कमी झालेल्या कोहेजनकडे पहात आहोत जे स्वतःच स्थानिक स्थितीत उद्भवतात जेथे आम्ही केवळ हा भाग अभिव्यक्तीमध्ये समाविष्ट करीत आहोत आम्ही येथे τ साठी आमच्या c μσj ला या अभिव्यक्तीमध्ये आणत आहोत आणि घटलेले कोहेजन आणि घटलेल्या घर्षण गुणांकाच्या संज्ञा रुपात पुन्हा लिहित आहोत जेथे आणि स्वतःच पेजवरच्या दुसऱ्या अभिव्यक्ती मधून येत आहेत तर अशाप्रकारे पहिल्या निकषात आमच्याकडे स्ट्रेसची सरासरी स्थिती असते कमी प्री कॉम्प्रेशनची पातळी सांध्यांच्या अपयशामुळे येणारे अपयश आम्ही मोहर कुलोंबच्या निकषात आणतो आणि नंतर σa साठी एक अभिव्यक्ती असते आणि या विशिष्ट प्रकरणात दुसरी अभिव्यक्ती आम्हाला युनिटच्या भूमिती दरम्यानच्या संबंधात पोहोचण्यास मदत करते नॉर्मल स्ट्रेसेस सरासरी नॉर्मल स्ट्रेसेस आणि शिअर स्ट्रेस आणि आम्ही शिअर स्ट्रेसच्या रूपात अपयशाचा निकष मिळवण्यासाठी ते वापरतो ज्यावर अपयश अपेक्षित आहे एक प्रकारची घट झालेले कोहेजन आणि घट झालेल्या घर्षण गुणांकाची गोष्ट म्हणून दर्शवली आहे कारण आम्ही सांध्यांच्या मध्यावर स्ट्रेसची स्थिती पहात आहोत आणि मग आम्ही सांध्यांच्या काठावर जात आहोत